नमस्कार इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 या व्याख्यानांत आपले स्वागत आहे आणि आज आपण इनडीटरमीनेट फॉर्म्स भाग 2 बघणार आहोत आहोत आणि हे व्याख्यान क्रमांक 4 आहे तर आपण डीफ्रणशिअल कॅल्क्युलस आणि एकाच चलामधील फंक्शन याविषयी चर्चा करीत आहोत आणि आज इन्फिनिटीवजा इनफिनिटी 0 पॉवर 0 इनफिनिटी पॉवर 0आणि 1 पॉवर इन्फिनिटी या इनडीटरमीनेट फॉर्म्सबद्दल चर्चा केली जाईल मागील व्याख्यानात आपण या दोन प्रकारांवर म्हणजेच 00 आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी या दोन इनडीटरमीनेट फॉर्म्सबद्दल चर्चा केली आहे तिथे आपण पाहिले की हा एल हॉस्पिटल नियम खूप उपयुक्त होता जो म्हणतो की या आणि चे गुणोत्तर कि जेथे आणि दोघांची किंमत 0 च्या किंवा इन्फिनिटीच्या जवळ जाते तर त्या ठिकाणी या प्रमाणचे लिमिट हे डेरिव्हेटिव्हजच्या लिमिटइतके असेल जेंव्हा हे लिमिट उजवीकडे अस्तित्त्वात असेल आणि आपण हे देखील पाहिले आहे की आपण या प्रक्रियेस चालू ठेवू शकतो जर आणि हे सर्व अटीचे समाधान करतील आणि पुन्हा आपल्याकडे अशी परिस्थिती असेल की आणि 0 च्या किंवा इन्फिनिटीच्या जवळ जातात तर त्या केसमध्ये नियम म्हणतात की आपण हि डीफ्रणशिएशन ची प्रक्रिया चालू ठेवू शकतो आणि आपण पुन्हा अंश आणि छेदाचे डेरीवे टीव काढू शकतो जोपर्यंत आपण हे लिमिट गाठत नाही तोपर्यंत आपण लिमिट घेऊ शकतो महत्त्वाचा मुद्दा असा होता की जेंव्हा डेरीवेटीवचे गुणोत्तर असते तेव्हा या दोन फंक्शन चे गुणोत्तर अस्तित्त्वात असते तर ही लिमिट येथे अस्तित्वात नाही अन्यथा उदाहरणार्थ हे लिमिट ओवर अस्तित्वात नाही असा दावा करू शकत नाही तर आज आपण 0 गुणिले इन्फिनिटी या इंडिटरमिनेट फॉर्म्स बद्दल चर्चा करू समजा आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की f याची किंमत 0 व g ची किंमत 0 वर गेली माफ करा इन्फिनिटी जर ची किंमत a च्या जवळ जात असेल तर f आणि g यांचा गुणाकार इनडीटरमीनेट येईल कारण हे तंतोतंत 0 आणि इन्फिनिटी कि ज्याचे आपल्याला एल हॉस्पिटलच्या नियमांचा वापर करून मूल्यमापन करावे लागेल तर या केसमध्ये जेव्हा आपल्याकडे असा गुणाकार f आणि g जेथे f 0 आणि g इन्फिनिटी कडे जाते अशावेळी आपण हे समीकरण पुन्हा लिहू शकतो तर या केसमध्ये f 0 वर जाईल आणि नंतर हा 1 g देखील 0 वर जाईल तर आपल्याकडे 00 हा फॉर्म आहे आपण हे अंशात आणि अशा रूपात पुन्हा लिहू शकतो तर या केसमध्ये इन्फिनिटी वर जाईल आणि 0 वर जाईल म्हणून येथे इन्फिनिटी कडे जाईल तर आपल्याकडे ∞ ∞ फॉर्म आहे आणि दोन्ही बाबतीत आपल्याला माहित आहे की आपण एल हॉस्पिटल नियम लागू करू शकतो तर एल हॉस्पिटल नियम लागू केल्यामुळे आपल्याला लिमिट मिळू शकते कारण आपण मागील व्याख्यानात आधीच 00 किंवा ∞ ∞ फॉर्म शिकलो आहोत तर आपण येथे एक साधे उदाहरण घेऊया आपण या गणितावर हा एल हॉस्पिटल नियम लागू करू इच्छितो आणि x इन्फिनिटी कडे जाईल तर येथे आपल्याकडे x इन्फिनिटी कडे आहे आणि मध्ये 0 येईल तर हा ∞ × 0 फॉर्म आहे तर या केसमध्ये आपण ही कल्पना वापरु जी वरील चर्चेत आहे की आपण 00 किंवा फॉर्म बनवू शकतो तर या ठिकाणी आपण या xला 1 x च्या रूपात छेदात आणू आणि नंतर तर आपल्याकडे 00 फॉर्म आहे तर 0 वर जाईल आणि 1 x देखील 0 वर जाईल तर अशा प्रकारे आपण आता एल हॉस्पिटल नियम लागू करू शकतो कारण आपल्याकडे 00 फॉर्म आहे आणि नंतर चे डेरीवेटीवहोईल आणि चे डेरीवेटीव असेल येथे आपल्याकडे देखील आहे तर ही परिस्थिती आणि आहे तर हे कट होईल आणि नंतर आपल्याकडे तर x वर जाईल 0 वर जाईल आणि नंतर 1 वर जाईल आणि आपल्याकडे हे 2लिमिट येथे आहे आता आपण मागील स्लाइडमध्ये पाहिले आहे की हा एल हॉस्पिटल नियम 00 किंवा ∞ ∞ फॉर्मवर लागू केला जाऊ शकतो परंतु एखाद्या विशिष्ट बाबतीत हे अधिक चांगले असू शकते जे आपण उदाहरणाच्या मदतीने पाहू तर मुद्दा असा आहे की आपण या फॉर्ममध्ये बदलू शकतो तर उदाहरणार्थ हे 0हे 00 फॉर्मचे आहे तर आपण हे भागिले असे पुन्हा लिहू शकतो आणि या ठिकाणी जर हे आणि दोन्ही 0 वर जाईल तर येथे आपल्याकडे ∞ ∞ फॉर्म आहे किंवा जर आणि जी दोन्हीकडे गेले तर त्या केसमध्ये 1भागिले हे आपल्याकडे 00 फॉर्म मध्ये असेल तर आपण डेरीवेटीव च्या सुविधेनुसार आपण 00 आणि ही दोन रूपे बदलू शकतो उदाहरणार्थ x चे उजव्या बाजूचे लिमिट या उदाहरणाचा विचार करू येथे नॅचरल लॉगरिथमिक n n ही एक नैसर्गिक संख्या आहे तर या केसमध्ये 00 फॉर्म सॉरी ∞ ∞ फॉर्म याचा विचार करणे खूप सोयीचे आहे तर आपण हा हे अंशात ठेवू आणि हे छेदाला ठेवू तर जेव्हा या केसमध्ये x जेंव्हा 0 वर जाईल तेव्हा अंश इनफीनिटी जाईल आणि येथे छेद देखील इनफीनिटी कडे जाईल तर आपल्याकडे फॉर्म आणि या केसमध्ये या चे डेरीवेटीव हे फक्त आहे आणि नंतर चे डेरीवेटीव हे आहे आणि नंतर आपण त्याला सरळरूप देऊ शकतो तर आपल्याकडे लिमिट 0 आहे कारण येथे आपल्याकडे x पॉवर n अधिक 1 आणि n ही एक नैसर्गिक संख्या आहे म्हणजेच 1 2 3 येथे जि काही n ची किंमत मिळेल ते x चा घातांक काहीतरी संख्या आणि x 0 वर जाईल तर ते 0 होईल परंतु त्याच उदाहरणात आपण विचारात घेतले तर आणि चा विचार केला असता तर या चे डेरीवेटीव काढता येणार नाही आणि नक्कीच ते इतके सोपे नाही तर 0 0 किंवा यापैकी कुठला फॉर्म विशिष्ट उदाहरणात सोयीस्कर आहे हे आपण पाहिले पाहिजे तर आता आपण या प्रकाराचा इंडिटरमिनेट फॉर्म बद्दल चर्चा करू तर समजा इन्फिनिटी कडे जाईल आणि इन्फिनिटी कडे जाईलआणि वजा आपण यापूर्वीच्या व्याख्यानात चर्चा केली आहे की हा ∞ ∞ फॉर्म एक इनडीटर्मिनेट फॉर्म आहे आणि अशा लिमिटचे मूल्यांकन आपण काळजीपूर्वक केले पाहिजे तर या केसमध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्यानंतर जर आणि दोन्ही इन्फिनिटी कडे जात असतील तर आपल्याकडे हे 0 आहे आणि नंतर पुन्हा ऋण शून्य 0 आहे तर हे 0 आणि 1 भागिले गुणिले हे असेल तर हा एक इनडीटर्मिनेट फॉर्म नाही म्हणून 1भागिले हे पुन्हा 0 असेल म्हणून आपल्याकडे येथे 00 फॉर्म आहे जो आपण एल हॉस्पिटलच्या नियमांच्या मदतीने सहजपणे हाताळू शकतो तर आपल्याकडे हे असल्यास पुन्हा साधे उदाहरण घेऊ तर येथे x 0 कडे जात आहे म्हणून आपल्याकडे हे 1 भागिले 0 जे हे आता कडे जात आहे व पुन्हा येथे वजा करून हे 1 भागिले 0 कडे जात आहे तर या उदाहरणांमध्ये आपल्याकडे फॉर्म आहे येथे वर चर्चा केल्याप्रमाणे आपण हे पुन्हा लिहू आणि नंतर हे भागिले तर आता या केसमध्ये sin square शून्य 0 वर जाईलम्हणून आपल्याकडे 0 भागिले 0 हा फॉर्म मिळेल तर हा ∞ ∞ फॉर्म 00 फॉर्ममध्ये बदलला आहे जो Lहॉस्पिटलचा नियम वापरून आपल्याला लिमिट मिळू शकते तर येथे आपण पुढे जाऊ म्हणूनच जेव्हा आपण हे एल हॉस्पिटल नियम लागू करण्यापूर्वी घेतो तेव्हा आपण फक्त या स्वरूपात या समीकरणाचे पुनर्लेखन करतो तर आपण येथे 1 घेतो आणि येथे 1 भागिले घेतो तर हे आणि या टर्म एकत्रितपणे आणि नंतर येथे आधीपासून आणि 1 आपल्याकडे आहे भागाकार करून आपल्याकडे आहे तर हे लिमिट भागिले या फॉर्ममध्ये पुन्हा लिहिले आहे आणि लिमिट भागिले आणि आता आपण हे गणिती स्वरूपात लिहू या तर आपल्याकडे हा पुन्हा 00 फॉर्म आहे तर x 0 पर्यंत जाईल आणि नंतर 0 ने भागले जाईल तर आपण येथे एल हॉस्पिटल नियम लागू करू शकतो जो म्हणतो की अंशाचे डेरीवेटीव आणि चे डेरीवेटीव आणि वजा चे डेरीवेटीव हे भागिले चे डेरीवेटीव असेल आणि ते लिमिट x 0 वर जाईल तर पुन्हा येथे आपल्याकडे हे आहे भागिले तर 0 वजा x 0 पर्यंत जाईल तर पुन्हा आपण 0 0 0 भागिले 0 फॉर्मसह थांबू ज्याचे आपल्याला पुन्हा डेरीवेटीव काढावे लागेल तर येथे आपल्याकडे आहे जे होईल व वजा 2 x चे डेरीवेटीव हे फक्त 2 आणि डेरीवेटीव जे होईल तर आपण आता जेव्हा ही लिमिट पुन्हा तपासू तेव्हा आणि x 0 पर्यंत जाईल तर हे 1 तर 2 2 जे 0 आहे तर आपल्याकडे 00 फॉर्म आहे परंतु आता आपण काय करू शकतो ते आपण थोडे सोपे करू शकतो जे आहे जे आपण असे लिहू शकतो मी येथे सोडवून पाहत आहे तर हे टर्म आपण 1 वजा आणि नंतर आपल्याकडे तेथे वजा 1 असेल तर आपण 2 सामाईक घेऊ आणि आपण त्याला 12 ने भागू तर हे 1 वजा 1 कट होईल आणि आपल्याकडे ऋण 2x भागिले आहे तर हे 13 वजा 13 आणि नंतर येथे आपल्याकडे लिमिट x 0 पर्यंत जाईल आणि आता हे लिमिट x भागिले वर गेले आहे आणि आपण एका मिनिटात तेथे पाहू शकतो की ही दोन्ही लिमिट समान पद्धतीने हाताळू शकते तर आपण 1 वर विचार करू या ज्याला आपण xभागिले मानू शकतो दोन्ही परिणाम समान लिमिट पर्यंत होतील तर तुम्ही फक्त लिमिट चा विचार करा x हा 0 वर जाईल आणि भागिले वर जाईल आणि या केसमध्ये आपण पुन्हा एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो कारण हा 00 फॉर्म आहे आणि नंतर आपल्याकडे येथे लिमिट आहे तर x square चे डेरीवेटीव 2x होईल आणि नंतर x आपल्याला 2sin x cos x देईल तर येथे आपल्याकडे 00 फॉर्म आहे आणि अंशाचे डेरीवेटीव 2 आणि छेदाचे चे डेरीवेटीव मिळेल तर जर आपण येथे लिमिट x 0 घेतले तर cos 0 1 होईल म्हणून 22 हे लिमिट 1 होईल जर आपण येथे x वर विचार केला तर त्याचा परिणाम त्याच स्वरुपात होईल आणि लिमिट 1 होईल कारण आपण अंश आणि छेदा ची उलटा पालट केली तर त्याचे लिमिट 1 होईल येथे आपण पुन्हा लिमिट ची मूळ किंमत बघू तर हे लिमिट x 0 वर जाईल तर हे 1 वर जाईल आणि येथे दुसर्या टर्मची लिमिट ज्याचे आपण मूल्यांकन केले तर ते ऋण 3 होते आणि याची किंमत 1 होईल तर म्हणून लिमिट येईल आता या सारखे पुढील उदाहरण असेच आहे तर या ठिकाणी जेंव्हा x वर जाईल तेंव्हा या समीकरणाचे स्वरूप काय आहे हा प्रश्न आहे तर आपण हे तपासू येथे x पर्यंत जाईल तर आपल्याकडे हे आहे तर x येथे x वर जाईल तेंव्हा काळजी घ्यावी लागेल तर हे 1 वजा काहीतरी आहे जे समिकरण तर हे 1 पेक्षा कमी आहे आणि येथे लॉगरिथमिक जर आपण आलेख काढला तर येथे 1 आहे तर 1 पेक्षा कमी लोगरिथमिक ऋण मूल्य घेईल तर येथे छेद मध्ये सर्व ऋण मूल्य घेत आहेत जेव्हा x कडे जाईल तेव्हा 1 येईल तर ह्या सर्व किंमती ऋण येतील तर 10 ही खरंच ∞ कडे जाईल तर आपल्याकडे हा फॉर्म आहे आणि म्हणूनच आपण ते लिहू शकतो मी पुन्हा लिहिले आहे तर ही टर्म म्हणून आपल्याकडे फॉर्म आहे आणि आता आपण मागील उदाहरणात केले त्याप्रमाणे करू तर आपल्याकडे भागिले जे आपण हे पुन्हा लिहू शकतो तर आता येथे लिमिट किती आहे हे पुन्हा तपासण्याची गरज आहे तर जेव्हा x कडे जाते तेव्हा हे 1 वर जाते तर येथे जर x कडे जात असेल तर आपल्याकडे 0 ही येईल तर या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि नंतर ln 1 0 आहे म्हणूनच आपल्याला हे लिहावे लागेल कारण लिमिट x जर आणि भागिले तर आता हे 0 वर जाईल तर आपल्याकडे 00 फॉर्म आहे आणि आपण एल' हॉस्पिटल नियम लागू करू शकतो तर येथे ln हे x ची डेरीवेटीव भागिले 1 च्या आणि या संज्ञेचे डेरीवेटीव होईल आणि नंतर आपल्याकडे येथे ऋणहोईल तर हे कट होईल आणि मग आपल्याकडे ऋण चिन्ह असेल तर x आणि नंतर ऋण 1 अधिक 1 भागिले तर आपण 1 अधिक 1 भागिले x वजा 1 जेंव्हा लिमिट x कडे जाईल तर हे 0 वर जाईल आणि हे 1 मिळेल तर या ठिकाणी आपल्याकडे 1 वजा 1 0 आहे आणि 0 ने भागिले 0 आहे तर हा मूलतः 00 फॉर्म आहे आणि आता आपण एल हॉस्पिटल नियम लागू करू शकतो तर आपल्याला या पदाचे डेरीवेटीव काढावे लागेल तर या टर्मचे डेरीवेटीव हा प्रोडक्ट नियम लागू होईल तर x चे डेरीवेटीव 1 आहे आणि नंतर आपल्याकडे ही संज्ञा आहे नंतर अधिक x हे त्याचे डेरीवेटीव राहील ज्याचे आपण नुकतेच मूल्यमापन केले आहे आणि आणि होते आणि x हे बनवते आणि पुन्हा येथे आहे तर या ठिकाणी ते 0 आहे आणि नंतर ते पुन्हा 0 येईल त्याचप्रमाणे येथे देखील 0 आहे आपल्याकडे पुन्हा 00 फॉर्म आहे आणि आपल्याला पुन्हा या समीकरणावर एल' हॉस्पिटल नियम लागू करण्याची आवश्यकता आहे तर येथे डेरीवेटीव पूर्वीप्रमाणे आहे तर चे डेरीवेटीव ऋण आणि येथे तर येथे डेरीवेटीव आणि चे डेरीवेटीव 2x 1 होईल तर आता पुन्हा आपल्याला हे पद थोडे सोपे करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला काय मिळेल तर मी येथे अंशाला आणि गुणले तर आपल्याला काय मिळेल आपल्याला येथे आणि नंतर मिळेल आणि नंतर ते 2x 1 होईल तर हा x ला कट होईल आणि आपल्याकडे हा 1 x आहे आणि हे वजा वजा अधिक होईल तर xभागिले 2x 1 आणि नंतर येथे 2 ने भागले तर येथे 1 1 मिळेल तर आपल्याकडे हे आहे आणि जेव्हा x कडे जाते तर ते 1 होईल आणि त्याची किंमत होईल तर हे आता आपण इंडिटरमिनेट फॉर्म्स कडे वळू या आणि आणि या प्रकाराचे लिमिट आपण एकत्र हाताळू शकतो तर आपण शकतो तर आपण हे जर x a कडे जात असेल आणि समजा या f आणि g मध्ये खालील गुणधर्म आहेत तर पहिले एक 0 वर जाईल आणि तर येथे हे लिमिट मर्यादा आहे दुसर्या केसमध्ये 0 वर जाईल आणि तर येथे आपण विचार करू की हा फॉर्म आहे आणि तिसऱ्या केसमध्ये 0 वर जाईल तर या ठिकाणी आपल्याकडे 0 फॉर्म आहेत आणि तिसर्या बाबतीत आपण f 1 वर गेलो आहोत तर आपल्याकडे येथे 1 आहे आणि हे g वर जाईल म्हणून तिसरा फॉर्म 1 पावर आहे या सर्व केसमध्ये आपण येथे एक नवीन फंक्शन म्हणून वाय हे पॉवर म्हणून ओळखतो तर पॉवर कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण लिमिट म्हणून घेतो तर ते होईल आणि आता उदाहरणार्थ पहिल्या केसमध्ये 0 कडे जाईल तर हे ∞ वर जाईल आणि g 0 कडे जाईल तर हा आहे फॉर्म दुसऱ्या केसमध्ये जेव्हा वर जाईल तर येईल आणि g 0 वर जाईल तर पुन्हा फॉर्ममध्ये तिसर्या बाबतीत जेव्हा 1 वर जाईल आणि g कडे जाईल तर आणि हे 0 होईल तर आपल्याकडे पुन्हा 0 × ∞ फॉर्म असेल तर या सर्व केसमध्ये f आणि 0 वर गेला आहे की नाही म्हणजे आहे या सर्व केसमध्ये आपल्याकडे will फॉर्म असेल जेव्हा आपण या समीकरणाचे लॉगरिथमिक घेतला आणि मग नंतर लिमिट घेतले तर येथे लिमिट घेत असताना हे होईल आणि हे कंटीन्यूअस फंक्शन आहे तर आपण हे लिमिट येथे आणू शकतो आणि येथे आपण आधीपासूनच चर्चा केली आहे की हे फॉर्मचे प्रकार आहेत जे आपण आधी केले त्याप्रमाणे व्यवहार करू शकतो आणि समजा ही मर्यादा L आहे तर एकदा आपण या लिमिटची किंमत काढली आणि दोन्ही बाजूनी जर घातांक घेतले तर x हे लिमिट y कडे जाईल कारण येथे हे लिमिट होते y तर लिमिट x a कडे जाईल आणि हे L चा घातांक होईल एल तर आपण येथे काय पाहिले आहे की आणि या सर्व प्रकारचे फॉर्म आणि हे फॉर्म आपल्याकडे असलेल्या या y फंक्शनच्या लॉगरिथमला घेऊन हाताळले जाऊ शकतात येथे f पॉवर g गृहित धरले आता आपण येथे उदाहरण घेऊ आणि x हे 0 कडे जात आहे तर या केसमध्ये अगोदर चर्चा केल्याप्रमाणे आपण हे घेऊ आपण हे y असे समजू आणि नंतर येथे लोगॅरिथम घेऊ तर हे होईल आणि या ठिकाणी तर आपल्याकडे आता लिमिट आहे तर आपल्याकडे 0 × ∞ फॉर्म आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे आपण हा ∞ ∞ फॉर्म मध्ये आणू तर आणि 1 x आणि आता येथे एल हॉस्पिटल नियम लागू करा तर हे देईल आणि येथे हे फक्त x आहे आणि x 0 वर जाईल तर हे 0 होईल आणि नंतर दोन्ही बाजूंचे घातांक घेतले तर आपल्याला येथे लिमिट y हे इतके मिळेल जे येथे 1 आहे आणखी एक उदाहरण जर आपण येथे विचारात घेतले तर हे येईल म्हणून हे 1 कडे जाईल कडे जाईल तर आपल्याकडे फॉर्म आहे आणि त्याचप्रकारे आपण y हा असे मानतो लोगरिथम जर घेतले तर हे येईल आणि 0 कडे जाईल तर लिमिट घेतल्यानंतर हे 00 फॉर्म येईल आणि येथे पुन्हा 0 वर जाईल तर आपण एल हॉस्पिटल नियम लागू करू तर आपण येथे ln cos xयाचे डेरीवेटीव हे येईल आणि चे डेरीवेटीव भागिले 1 होईल तर आपल्याकडे येथे ऋण 10 xx 0 कडे जाईल तर आपल्याकडे हे लिमिट 0 आहे आणि नंतर दोन्ही बाजूंनी घातांक घेतल्यास हे लिमिट y मिळेल जे येथे इच्छित फंक्शन आहे जे 1 पर्यंत जाईल शेवटी आपण या प्रकारच्या लिमिट चे आणखी एक उदाहरण आणि x 0 वर जाईल तर आपल्याकडे फॉर्म आहे आणि पुन्हा येथे लिमिट घेऊन किंवा लॉगॅरिथम घेऊन मिळेल तर ते येथे x 0 पर्यंत जाईल तर हे 0 आहे आणि नंतर येथे ln आहे तर 0 × ∞ फॉर्म तयार करू आणि मग आपण पुन्हा लिहू शकतो जसे की लॉगरिथमिक घेताना आपण आता लिमिट घेत आहोत तर हे आहे तर हे आहे तर भागिले तर हे देखील कडे जात आहे तर आपल्याकडे ∞ ∞ आहे तर अंश हा भाग आणि छेद हा आहे आता आपण L'हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर येथे याचे डेरी वेटीव हे आणि चे डेरीवेटीव आणि चे डेरी वेटीव असेल तर हे याचे डेरीवेटीव आहे आणि नंतर याचे डेरीवे टीव येईल आता आपण याल सरळ रूप देऊ आपल्याकडे येथे आहे आणि नंतर x आहे तर आणि आता आपल्याला हे माहित आहे की हे लिमिट x 0 पर्यंत जाईल तर 1 होईल आणि नंतर देखील 1 असेल तर आपल्याकडे ही 1 आहे आणि नंतर दोन्ही बाजूंचा घातांक घेत आहोत तर आपल्याला 0 कडे जाईल y हे कडे जाईल म्हणून आपण प्रत्येक प्रकारचे किमान 1 उदाहरण विचारात घेतले आहे हे व्याख्यान तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आहेत तर आपण आज काय शिकलो हे इंडिटरमिनेट फॉर्म आणि हे तीन लॉगरिथमिक फंक्शन पाहिले या सर्व केस मध्ये आपण एल हॉस्पिटल नियम वापरला आहे जो म्हणतो की दोन फंक्शनच्या गुणोत्तराच्या प्रमानाचे लिमिट हे 00 or फॉर्म मध्ये असेल तेव्हा त्याचे लिमिट हे डेरिव्हेटिव्ह्ज च्या गुणोत्तर इतके असते म्हणूनच तो एक अतिशय उपयुक्त नियम एल हॉस्पिटलचा होता आणि आपण एकाच प्रकारच्या संकल्पनेच्या मदतीने या सर्व प्रकारचे इंडिटरमिनेट फॉर्म हाताळले आहेत तर हे लेक्चरचा शेवट आहे धन्यवाद